"मायक्रोवेव्ह इंटिग्रेटेड सर्किट" "Microwave Integrated Circuits" या कोर्स च्या दुसर्या मॉड्यूल मध्ये आपले स्वागत आहे मागील काही आठवड्यांपूर्वी आपण स्टॅबिलिटी विषय समाविष्ट केला होता आणि मी म्हटल्या प्रमाणे स्टॅबिलिटी हा एम्पलीफायर डिझाइन चा एक महत्वाचा पैलू आहे आणि या मॉड्यूल मध्ये आपण एम्पलीफायर बद्दल चर्चा करणार आहोत एम्पलीफायर गेन बद्दल दिलेल्या गेन सह एम्पलीफायर कसे डिझाइन करावे बद्दल म्हणून आपण ज्या प्रकारच्या गेन बद्दल बोलतो त्याबद्दल आपण आधीच चर्चा केली आहे त्यापैकी ट्रांसड्यूसर गेन सर्वात प्रभावी आहे ही मिळवण्याची सर्वात व्यावहारिक व्याख्या आहे परंतु नंतर ट्रान्सड्यूसर गेन ची समस्या अशी आहे की आपण गॅमा S आणि गॅमा L स्वतंत्रपणे डिझाइन करू शकत नाही म्हणूनच या समस्येपासून मुक्त होण्यासाठी आपल्याकडे गेन ची इतर काही व्याख्या आहेत जी ऑपरेटिंग पॉवर गेन आणि उपलब्ध पॉवर गेन मिळविणे यासारख्या आहेत आणि मग मी देखील नमूद केले होते की S120 एकतर्फी केस असल्यास ट्रांसड्यूसर गेन ची व्याख्या थोडीशी सुलभ केली जाऊ शकते तर आपल्याकडे S120 एकतर्फी प्रकरण कसे डिझाइन करावे यावर चर्चा सुरू करूया आता हा GS किंवा GL मी यासारख्या सामान्य संज्ञेने लिहू शकतो आता अनकंडीशनली प्रकरणात स्टॅबिल प्रकरण आपण पाहिले आहे की Sii मॉड्यूलस 1 पेक्षा कमी असावा हे नक्कीच त्या प्रकरणात विचारात घेतले जाईल जेथे स्टॅबिलिटी वर्तुळ स्मिथ चार्ट च्या मध्यभागी आहे आता या प्रकरणात आपल्याकडे Sii 0 पेक्षा कमी आहे आणि Gi 0 आणि काही मूल्य GImax दरम्यान आहे आता आपण एखादी संज्ञा Gi परिभाषित केली असेल जी खालीलप्रमाणे परिभाषित केली जाईल म्हणे कॅपिटल GI हा तुम्हाला मिळवायचा गेन आहे आणि GImax म्हणजे गेन चे जास्तीत जास्त मूल्य होय GI चे जास्तीत जास्त मूल्य GI एकतर GL किंवा GS होय मग आपल्याला माहित आहे की GImax या समीकरणाद्वारे दिले गेले आहे आणि GI हे समीकरण पडताळून बघेल हे इंटर्न हे पडताळून बघेल की GI लहान gi ० ते 1 दरम्यान आहे आता गॅमा I च्या त्या मूल्यांच्या लोकस जे सतत GI देतात आता ती एक वर्तुळ आहे आणि त्या लोकस चे समीकरण याचद्वारे दिले जाते जिथे Ci Ri या प्रमाणे दिले जाते आता GI च्या विविध मूल्यांसाठी सर्व वर्तुळचे केंद्र 0 आणि SII दरम्यान स्थित आहे म्हणून जर आपण SII कॉन्जुगेट आणि केंद्र यांच्यात एक रेषा काढली तर सर्व केंद्रे त्या रेषा वर पडतील आता इतर निरीक्षणाने आपण पहात आहोत Gi1 गॅमा i 0 साठी आहे दुसर्या शब्दात Gi0dB आहे परंतु तेथे गेन नाही गॅमा i0 साठी तर आता जर आपण मॉनिटर वरील स्लाइड्स वर गेलो तर हे दिसेल की जर हे काढले तर वर्तुळ नंतर ती यासारखे काहीतरी दिसेल आता हे लाल वर्तुळ काय आहेत हे लाल वर्तुळ म्हणजे GI च्या विशिष्ट मूल्यासाठी गॅमा I च्या लोकस चे गेन वर्तुळ आणि हे निळे वर्तुळ स्मिथ चार्ट आहे इतर गोष्टी लक्षात घेण्यासारख्या मी या SII कॉन्जुगेट ते स्मिथ चार्ट च्या मुळत जोडलेली लाईन असल्याचे म्हटले होते आता आपण आतापर्यंत अनकंडीशनली स्टॅबिल प्रकरणाची चर्चा केलेली आहे आता आपल्याकडे पोटेंशिअलि इनस्टॅबिलिटीस असते तेव्हा काय होते या प्रकरणात GTU हे या सूत्राद्वारे लिहिले जाईल आणि हे अनंत होईपर्यंत जाईल पोटेंशिअलि अनन्स्टॅबिल आणि अनकंडीशनली स्टॅबिल यांच्यात फरक हा आहे की प्रत्यक्षात GImax असे काहीही नाही अनकंडीशनली स्टॅबिल प्रकरणात GImax ची एक विशिष्ट संकल्पना आहे आपल्याकडे नाही आता आपल्याकडे पोटेंशिअलि अनन्स्टॅबिल केस साठी अशी गोष्ट नाही आता जेव्हा 1 Sii गामा I हे 0 च्या बरोबरीचे होते तेव्हा GI अनंततेकडे जाईल स्टॅबिलिटी बद्दलची दुसरी गोष्ट म्हणजे त्यास आवश्यक आहे स्टॅबिलिटी साठी जर आपण मूलभूत 2 पोर्ट आकृती काढले तर स्टॅबिलिटी स्टॅबिलिटी साठी मी पुन्हा म्हणालो तर ही अट आहे आणि जर आपण ती वेगळ्या प्रकारे लिहितो तर आपण म्हणू शकतो ही गोष्ट म्हणून लिहिले जाऊ शकते आता प्रश्न असा आहे की जर आपण हे पाहिले तर कारण आपल्याला आता अशा प्रकारे लिहिणे माहित आहे ZS किंवा ZL या दोघांचे पॉसिटीव्ह रिअल भाग असतील म्हणून आपण असे म्हणू शकतो की रिअल ZI नेहमीच पॉसिटीव्ह असेल आणि केवळ पॉसिटीव्ह नाही तर त्यापेक्षा मोठे पेक्षा Z11 किंवा Z22 च्या नेगेटिव्ह रिअल च्या नेगेटिव्ह भागाच्या असेल म्हणूनच नेगेटिव्ह रिअल च्या नेगेटिव्ह भाग पॉसिटीव्ह असेल म्हणूनच आपण हे समीकरण असे लिहू शकतो तर मग तुम्हाला काय वेगळ्या प्रकारे लिहायचे आहे हे देखील आपण म्हणू शकतो की ZS किंवा ZLचा रिअल भाग Z11 किंवा Z22 च्या मोड्युलस पेक्षा मोठा असावा गॅमा S आणि गामा Lचे स्थान असू शकते ते या स्वरूपात व्यक्त करतो जर आपण मॉनिटर वरील स्लाइड्स वर परत गेलो तर आपल्याला स्टॅबिलिटी ची आवश्यकता दिसते की ZI चा रिअल भाग ZI च्या रिअल भागाच्या मॉड्यूलस पेक्षा जास्त असावा जेणेकरून या इंटर्न ने या वर्तुळमध्ये भाषांतरित केले आहे म्हणून आता ZI साठी हे स्टॅबिलिटी वर्तुळ आहे आपण येथे विचारू शकता की आपण आत्तापर्यंत आच्छादित केलेल्या स्टॅबिलिटी वर्तुळपेक्षा हे स्टॅबिलिटी वर्तुळ कसे वेगळे आहे फरक असा आहे की त्या स्टॅबिलिटी साठी वर्तुळ म्हणतात की आपण Z11 चा विचार करत असाल तर लोकस ZL असतील तर या प्रकरणात लोकस ZS आहे म्हणूनच आपणास माहित आहे की ते नाही आहे आपण मागील प्रकरणात चर्चा केलेले समान सिद्धांत लागू करू शकत नाही स्टॅबिलिटी वर्तुळांविषयी असलेल्या गेन च्या वर्तुळ बद्दल काय परंतु गेन च्या वर्तुळ बद्दल काय म्हणून गेन च्या वर्तुळसाठी लहान gi ची व्याख्या समान असते जी लहान gi बरोबर असते जेणेकरून व्याख्या समान राहील तथापि लक्षात घ्या की येथे आपल्याकडे GImax ची कोणतीही संकल्पना नाही GImax ची संकल्पना नाही तथापि व्याख्या समान राहिली आहे आणि Ci आणि Ri यांची व्याख्या देखील समान आहे म्हणजेच Ci gi sii 1 मॉड्यूलस 2 आणि Ri समान आहे म्हणजेच या परिभाषा सारख्याच राहिल्या आणि याच्या आधारे आपण पुन्हा स्लाईड वरील आकृत्याकडे परत गेल्यास आपण काढलेल्या गेन च्या वर्तुळे अशी आहेत आता जर मी आधीच्याशी तुलना केली तर आपण पाहतो की Sii केंद्र किंवा आपणास माहित आहे की आपण गॅमा Sii साठी GImax प्राप्त केला होता या पोटेंशिअलि अनन्स्टॅबिल केस साठी हा Sii काय आहे हा प्रश्न आहे आता आपण Sii मधील एक गोष्ट लक्षात घेत आहोत कारण सर्वप्रथम GImax ची कोणतीही संकल्पना नाही ठीक आहे म्हणून त्रिज्या0 असेल तर असा मुद्दा येणार नाही तथापि जर आपल्याला एक लाईन दर्शवायची असेल ज्या बरोबर सर्व वर्तुळाची केंद्रे असतील तर आपण S11 कॉन्जुगेट रचण्याऐवजी 1S11 कॉन्जुगेट प्लॉट करू शकता कारण 1S11 व S11 कॉन्जुगेट चा सारखा फेझर आहे ते गेन च्या वर्तुळांबद्दल होते परंतु इम्पेडन्स मॅचिंग बद्दल होते समजा ही ठिपके असलेली लाईन छोटासा वर्तुळ जी आपल्याला दिसते आहे ती कॅपिटल GI च्या काही मूल्यासाठी मिळणारे गेन वर्तुळ आहे आणि जरी आपण पुढे गेलो तर् आपल्याला एक जुळणारे नेटवर्क उपलब्ध करावयाचे असेल तर् सर्वप्रथम लक्षात घ्या की आपल्याकडे असलेले हे गामा S चे मूल्य आहे जी आपल्याला साध्य करण्यासाठी आणि मॅचिंग करण्यासाठी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे की आपल्याला गामा S ची आवश्यकता आहे आपल्या वैशिष्ट्यपूर्ण इम्पेडन्स जे आपल्या केस साठी 50 Ohm आहे म्हणूनच आपल्याला माहित आहे मॅचिंग साठी आपण मध्यभागी त्या त्या विशिष्ट बिंदू कडे जाणारा मार्ग शोधतो आणि हा विशिष्ट बिंदू का घ्यावा आपण या ठिपके असलेला वर्तुळा सह कोणतेही बिंदू घेऊ शकलो असतो आणि या पांढर्या प्रदेशात असलेले ठिपके असलेला वर्तुळा सह कोणतेही बिंदू स्टॅबिल असेल हाच बिंदू आपण का निवडतो आपण हा बिंदू निवडतो कारण हा सर्वात स्टॅबिल बिंदू आहे यात जास्तीत जास्त आहे यामुळे सर्वात जास्त किंवा मी म्हणू शकतो हे निर्माण करते ZS Z11 च्या रिअल भागाचे सर्वोच्च मूल्य देऊ शकते म्हणूनच आपण हा मुद्दा निवडतो वैकल्पिकरित्या आपण हा मार्ग अगदी मध्यभागी पासून गामा पर्यंत जायचा असतो जो सर्वात स्टॅबिल बिंदू आहे आणि या प्रकरणात कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळासह वर जाणे म्हणजे मालिकेतील इंद्दक्टिव्ह आणि नंतर पुन्हा कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळासह वर जाणे म्हणजे इंडक्टन्स पण शंट तील तर या प्रकरणात आपले मॅचिंग नेटवर्क पहिल्या मागील प्रकरणात जेथे आपण खाली आलो आणि वर गेलो तर कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळात खाली जाणे म्हणजे शंट मध्ये कॅपेसिटर असणे आणि कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळासह वर जाणे म्हणजे मालिकेतील एक इंडक्टर होय जे आपल्याकडे येथे आहे आपण 50 ओहम्स पासून सुरुवात केली आपल्याकडे शंट मध्ये कॅपेसिटर आहे आणि नंतर मालिकेतील एक इंडक्टर या प्रकरणात देखील प्रथम मालिकेतील एक इंडक्टर असेल आणि नंतर शंट मध्ये इंडक्टर करणारा वैकल्पिकरित्या जर आपण या मार्गावर गेलो तर प्रथम आपण कॉन्स्टन्ट रेसिस्टन्स वर्तुळासह खाली उतरू आणि नंतर कॉन्स्टन्ट कंडक्टन्स वर्तुळासह वर जाऊ येथे देखील आपला प्रथम रेसिस्टन्स असेल मला माफ करा प्रथम मालिकेतील एक कॅपेसिटर असेल आणि नंतर शंट मध्ये इंडक्टर एक विशिष्ट संज्ञा आहे ज्याला म्हणतात युनिलॅटरल फिगर ऑफ मेरिट किंवा युनिलॅटरल अँप्रॉक्सिमशन फिगर ऑफ मेरिट आता आपल्याला माहित आहे की GT चे वास्तविक मूल्य नाही कोणत्याही युनिलॅटरल अँप्रॉक्सिमशन शिवाय या समीकरणानुसार दिले जात आता GTGTU असे दिले जाईल आणि नंतर पुढील सरलीकरणावर असे होईल आणि समजा मी ही संख्या X संज्ञेने दर्शविली तर ही संपूर्ण गोष्ट खाली येते आता यावर अवलंबून X चे मूल्य किती आहे नेगेटिव्ह किंवा पॉसिटीव्ह आहे आपण असे म्हणू शकतो की GTGU हे आपल्याला माहित आहे की आपण हे समीकरण त्याचे कार्य करू शकता ते खरोखर आहे की नाही हे सत्यापित करू शकता आणि जास्तीत जास्त जास्तीत जास्त या GT आणि GTU चे मूल्य असेल जेव्हा X हे 1 X स्क्वेअर च्या मॉड्यूलस च्या बरोबरीचे असेल आणि GTGTU चे किमान मूल्य होईल जेव्हा X हे 1X स्क्वेअर च्या मॉड्यूलस च्या बरोबरीचे असेल आता GTUmax आपल्याला माहित आहे की गॅमा S S11 आणि गॅमा L S22 आहे आता त्या विशिष्ट प्रकरणात जर हे आपण गॅमा S आणि गॅमा L चे मूल्य असेल तर GTGTUmax असे दिले जाईल तर GTGTUmax ची श्रेणी असेल जर ही अट अशी असेल तर जास्तीत जास्त गेन होईल जर आपण घेतो आता हे UX दिले आहे मला कागदाचा वेगळा तुकडा वापरु द्या हे U चे मूल्य आहे तर GTGTUmax या मार्गाच्या दरम्यान असावा आणि एखाद्या विशिष्ट GT साठी नाही नाही आपण हे अंदाजे करू शकतो की नाही हे UX च्या मूल्यावर अवलंबून आहे की जी GT आपल्याला प्राप्त होते ती या श्रेणीत नसते तर आपण म्हणू शकतो किंवा GTGTUmax हा प्रमाण कोणत्याही वेळी या श्रेणीत नसेल तर आपण हे युनिलॅटरल अँप्रॉक्सिमशन करू शकत नाही हे आपल्याला माहित आहे तर सामान्यत तुम्हाला U चे मूल्य माहित असते नेहमीचे मूल्य सांगा किंवा U चे विशिष्ट मूल्य ० ०3 असेल तर GTGTmax असेल तर GTGTmax जर ती या श्रेणीत नसेल तर हि आपली एक समस्या आहे तर आपण हे युनिलॅटरल अँप्रॉक्सिमशन करू शकत नाही जे आपण करत होतो म्हणून थोडक्यात या व्याख्यानमालेत केव्हा आपल्याकडे युनिलॅटरल अँप्रॉक्सिमशन वैध असतो ते बघितले आणि आपण पाहिले की गैण च्या वर्तुळचे काय होते किंवा गैण च्या वर्तुळ काय असत पोटेंशिअलि अनन्स्टॅबिल आणि अनकंडीशनली स्टॅबिल प्रकरण या दोहोंसाठी काय मिळविते पुढील मॉड्यूल मध्ये आपण या विषयावर चर्चा करणार आहोत जेव्हा आपल्याकडे युनिलॅटरल फिगर ऑफ मेरिट नसते आणि मग आपण आपल्या निवडी काही प्रमाणात मर्यादित ठेवू शकतो आपण त्यास डिझाइन करू शकत नाही आपण आतापर्यंत करत आहोत तितके लवचिक डिझाईन करू शकत नाही जेणेकरून विशिष्ट संघ निवडला जाईल ऑपरेटिंग पावर सर्कल पॉवर गेन सर्कल आउट आणि उपलब्ध पॉवर गेन सर्कल वापरुन डिझाइन कसे करावे ते बघू